तर आम्ही फिसिकल सिन्थेसिसवर आपली चर्चा चालू ठेवतो आमच्या शेवटच्या व्याख्यानात जर आपण आठवत राहिलो तर आम्ही 2 तंत्राबद्दल बोललो गेट साइझिंग आणि बफरिंग बफरिंग इंटरकनेक्शन लाईन्स सादर करीत आहे तर आम्ही आमच्या चर्चेसह सुरू ठेवतो तर आम्ही या व्याख्यानमालेतील तिसरा विस्तृत दृष्टीकोन पाहतो नेटलिस्ट पुनर्गठन म्हणून नावाप्रमाणेच आम्ही काही प्रकारे सर्किट नेटलिस्ट सुधारित करण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि असे बरेच मार्ग आहेत ज्याद्वारे आपण हे करू शकता आता मी म्हटल्या प्रमाणे आम्ही नेटलिस्टमध्ये काही प्रकारे बदल करीत आहोत आमचा उद्देश टाईम सुधारणे आहे परंतु नैसर्गिकरित्या आम्हाला नको आहे की या फेरबदल करून ही सर्किट फुंकशनॅलिटी बदलली पाहिजे जी सुधारित होऊ नये ही सर्किट फुंकशनॅलिटी सुधारित केली जाऊ नये परंतु आम्ही काही अतिरिक्त हार्डवेअर वापरू शकतो जसे काही अतिरिक्त गेट्स आवश्यक असू शकतात काही अतिरिक्त कनेक्शन जोडण्याची आवश्यकता असू शकते तर येथे आपल्याला बर्याच तंत्रे दिसतील ही यादी पूर्ण नाही काही सामान्य नेटलिस्ट सुधारित तंत्रे खालीलप्रमाणे आहेत क्लोनिंग जे नावाप्रमाणेच आम्ही येथे काही प्रकारचे क्लोनिंग किंवा डुप्लिकेशन करतो आम्ही गेट्स डुप्लिकेट करतो आम्ही फॅनिन किंवा फॅनआउट ट्री नेटवर्कची पुन्हा रचना करू शकतो आम्ही काही गेट्सचे कम्युटिव पिन स्वॅप करू शकतो काही बुलियन अलजेब्रा नियम वापरुन आम्ही काही गेट्स विघटित करू शकतो आणि येथे पुन्हा बुलियन अलजेब्रा नियमांचा वापर करून आम्ही काही सर्किट्सची पुनर्रचना करू शकतो तर आम्ही त्यांना वेगवेगळ्या प्रकारे अंमलात आणू शकतो जेणेकरुन टाईम वैशिष्ट्ये सुधारली जातील आपण एकेक करून पाहू क्लोनिंग क्लोनिंग म्हणून असे सूचित होते की आम्हाला कधीकधी एक गेट डुप्लिकेट करण्याची आवश्यकता असू शकते तर आम्ही ज्या गोष्टींबद्दल खरं बोलत आहोत ते आधी मी तुला अंतर्ज्ञानाने सांगेन नंतर मी त्याबद्दल बोलू समजा आमच्याकडे एक गेट आहे हे गेट आउटपुट कदाचित एकापेक्षा जास्त ठिकाणी जाईल तर आपण जे करत आहोत त्या क्लोनिंगद्वारे इनपुट आणि A ही B असे समजू या फाईलची प्रत पुन्हा तयार करत आहोत तर कदाचित हे बर्याच फॅनआउट पॉईंट्सवर जाईल परंतु येथे आम्ही हे आउटपुट सबसेटला पाठवित आहे आणि हे आउटपुट दुसर्या सबसेटला पाठवित आहे तर कदाचित आपण यामधून आउटपुट विभाजित करीत आहोत तर मग आम्हाला या क्लोनिंगची आवश्यकता का असू शकते आपण विचार करू शकता अशी 2 व्यापक कारणे असू शकतात प्रथम या प्रकरणात मोठ्या संख्येने फॅनआउट कनेक्शन असू शकतात याचा अर्थ असा आहे की आपल्याकडे लोड कॅपेसिटन्सचे मोठे मूल्य असू शकते याचा अर्थ असा आहे की हे गेट त्या लोड कॅपेसिटन्सला चालविते चार्जिंग आणि डिस्चार्जिंग मंद होईल म्हणून एकूणच गेटचा डिलेज मोठा असेल परंतु येथे आपण हे CL 2 भागांमध्ये वितरित केले आहेत जर ते समान असतील तर मी म्हणालो की मी 2 ने CL मध्ये 2 आणि CL 2 ने विभाजित केले आहे तर माझा डिलेज जवळजवळ अर्धा बरोबर होईल तर येथे माझा विचार फक्त चार्जिंग आणि डिस्चार्जिंग टाईमच्या संदर्भात आहे मी लोड कॅपेसिटन्स कमी करू शकत असल्यास माझा चार्ज डिस्चार्जिंग टाईम देखील कमी करू शकतो तर यामागे आणखी एक कारण असू शकते जसे की आपण माझे एकूण लेआउट पाहू या असे सांगूया माझे NAND गेट येथे होते आणि आउटपुट बर्याच ठिकाणी जात होते चला असे समजू की काही आउटपुट येथे जात होते हे 3 गुण होते जिथे ते जात आहे परंतु इतर आउटपुट कुठेतरी जात होते जे बरेच दूर आहे ते आपण सांगू या याशिवाय या लांबलचक रेषांपैकी प्रत्येक लांब कनेक्शनद्वारे डिलेज करण्यास योगदान देईल तर हे गेट सहजतेने हाताळण्यासाठी किंवा या दीर्घ परस्पर रेषांना हाताळण्यासाठी या गेट्स घातले जाऊ शकतात कदाचित आपण या लेंग्थसच्या रेषेच्या थेट ड्रायविंग ऐवजी आपण त्यास पुन्हा तयार करा आणि अँथर कॉपी वापरण्यासाठी वापरली जाईल जे हे आणि हे गेट ड्रायविंग वापरले जाईल योग्य ठिकाणी शोधून काढा येथे नाही आपण कदाचित येथे आणि येथे ठेवू शकता चला परत येऊ म्हणूनच जसे मी स्पष्ट केले आहे गेट डुप्लिकेशन किंवा क्लोनिंग खालील 2 घटनांसाठी डिलेज कमी करू शकते प्रथम जेव्हा गेट फॅनआउट मोठा असतो तेव्हा आम्ही या दोन गेटमध्ये एकूण फॅनआउट विभाजित करू जेणेकरून फॅनआउट कॅपेसिटन्स कमी प्रभावीपणे होईल अचानक दुसर्या बाबतीत मी स्पष्ट केले की गेट आउटपुट 2 वेगवेगळ्या रेजियॉन्स किंवा 2 वेगवेगळ्या डिरेकशन्सकडे जातात जेणेकरून आपल्याला या ठिकाणांचे चांगले स्थान सापडणार नाही ते कोठे ठेवावे कारण आउटपुट 2 वेगवेगळ्या कॉर्नर्स जात आहेत चिप च्या म्हणून जेव्हा आपण मिडल्समध्ये ठेवता तरीही वायर्सची लेंग्थस जास्त असू शकते तर गेटच्या दोन प्रती वापरणे अधिक चांगले एक आपण त्यास जवळ ठेवता दुसरे आपण त्या जवळ ठेवता आणि आपण त्या सारखे क्लोन केले आहे तर क्लोनिंगचा प्रभाव आत्ताच आपण पाहिले आहे की 2 समकक्ष गेट्स दरम्यान ड्रिव्हन कपॅसिटीन्स विभाजित करणे याचा अर्थ असा की आउटपुट कॅपेसिटन्स CL चे विभाजन होते CL चे विभाजन 2 व या CL ने 2 ने होत होते परंतु अपस्ट्रीम गेट्सची फॅनआउट वाढवण्याच्या किंमतीवर याचा अर्थ काय आहे आपण पुन्हा येथे पाहूया सुरुवातीला हे इनपुट A NAND गेटच्या या एकल इनपुटवर येत होते परंतु आता हे इनपुट A 2 भिन्न ठिकाणी येणे आवश्यक आहे म्हणून मी A आणि B या ओळीचा आवाका प्रभावीपणे वाढवित आहे तर आता A चे फॅनआउट होत आहे ज्याला आपण अपस्ट्रीम गेट्स म्हणून संबोधतो क्लोनिंग नंतर येणारे इनपुट त्यांना या दोन्ही A ड्रिव्हन लागतील आणि हे दोन्ही B ड्रिव्हन आहे म्हणूनच आम्ही अपस्ट्रीम गेट्सची फॅनआउट वाढवून संदर्भित करतो आणि आउटपुट 2 वेगवेगळ्या दिशानिर्देशांमध्ये जात असल्यास आपण दुसरा उल्लेख करू शकता तर आम्ही गेटची प्रत बनवू शकतो आणि क्लोन डाउनस्ट्रीम लॉजिकच्या जवळ ठेवू शकतो डाउनस्ट्रीम लॉजिक याचा अर्थ फॅनआउटच्या दिशेने असलेल्या सर्किट्सवर आहे तर आपण त्या जवळ जाऊ शकतो तर मग आपण एक उदाहरण घेऊ आम्ही तेच डिलेज कॅपेसिटन्स डिलेज मॉडेल वापरू जे आधी दर्शविलेले आहे तर आम्ही यासारखे एक उदाहरण घेतो जिथे माझ्याकडे NAND गेट आहे एकूण लोड कॅपेसिटेन्ससह 5 फॅनआउट कनेक्शन ड्रायविंग आहे तर हे B आहे आम्ही घेतलेला गेट साइज B तर गेट साइज B साठी पुन्हा एकदा ते पाहूया 5 फेमिटोफॅरड कपॅसिटन्ससाठी डिलेज 45 पिकोसेकंद होता तर या प्रकरणात डिलेज 45 पिकोसेकंद आहे आता क्लोनिंग आपण असे करीत आहोत ज्यामध्ये आपण विभाजन करीत आहोत तर आपण त्यापैकी एक VA आणि VB असल्याचे समजू हे आवश्यक नाही की हे सर्व गेट पूर्वी समान आकाराचे आहेत तर असे असू शकते जे आपल्याला असावे तर उदाहरणार्थ येथे हा VA 2 लोड चालवित आहे VB 3 लोड करीत आहे कारण येथे लोड जास्त आहे आम्ही येथे मोठा गेट वापरत आहोत आणि कारण लोड येथे कमी आहे कारण आम्ही येथे एक छोटा गेट वापरत आहोत तर कॅपेसिटन्स 2 सह VA आणि कॅपेसिटन्स 3 सह VB लोड 2 सह VA पाहू ते 30 आणि कॅपेसिटन्स 3 सह VB 33 आहे तर हे 30 असेल आणि हे 33 होईल तर 45 45 ऐवजी आता 30 आणि 33 येथे डिलेज होत आहे पण जसे a आणि b चे फॅनआउट्स वाढत आहेत आता हे एक अतिरिक्त आणि फॅनआऊट b देखील अतिरिक्त फॅनआउट करेल जेव्हा डाउनस्ट्रीम कॅपेसिटन्स मोठा असतो तेव्हा क्लोनिंगपेक्षा बफरिंग चांगले असू शकते आपण येथे कारण पहा की बफर अपस्ट्रीम गेट्सची फॅनआउट क्षमता वाढवू नका जसे मी काय म्हणतो ते येथे समजा माझ्याकडे असे परिस्थिती आहे की जिथे मी थोडेसे ड्रायविंग समजा हा लोड मोठा आहे मी मोठा कॅपेसिटन्स चालवित आहे मी काय म्हणत आहे ते म्हणजे क्लोनिंगऐवजी बफरिंग हा एक चांगला पर्याय आहे तर आपण क्लोनिंग काय म्हणत आहोत ते क्लोनिंग करून क्लोनिंग करून आम्ही लोड सामायिक करीत आहोत काही लोड आपण येथे सामायिक करीत आहोत काही लोड आम्ही येथे सामायिक करीत आहोत आउटपुट विभाजित करतो म्हणून आम्ही असे म्हणत आहोत की आपण लोड कॅपेसिटन्सपैकी बरेच ड्रायविंग असताना बफरचा वापर अधिक चांगला असू शकतो कारण बफरिंगचा फायदा असा आहे की इनपुट बाजूला म्हणा की आपण लोड कॅपेसिटन्सचा आधार वाढवत नाही ही क्षमता कमीतकमी कॅपेसिटन्स बनते परंतु जर आपण येथे असे वापरत असाल तर समजा ही C असेल तर येथे प्रभावी कॅपेसिटन्स दोनदा C होईल कारण तुम्ही आत्ताच 2 गेट्स चालवित आहात मी येथे ज्याचा उल्लेख करीत आहे कारण बफर अपस्ट्रीम गेट्सची फॅनआउट कपॅसिटीन्स वाढवत नाहीत परंतु अर्थातच प्लेसमेंट ड्राईव्ह क्लोनिंग ही खूप शक्तिशाली संकल्पना आहे जसे आम्ही म्हटले आहे की चिपच्या इतर कोठे चिपच्या इतर भागामध्ये काही फॅनआउट लक्ष्य असल्यास ड्रायव्हिंग गेटचा क्लोन जवळ ठेवला जाऊ शकतो त्याकडे यामध्ये तथाकथित प्लेसमेंट ड्राईव्ह क्लोनिंग असेल आम्ही केवळ लोड किंवा इतर गोष्टींकडे लक्ष देऊन क्लोनिंग करत नाही आहोत आणि ते कोठे जात आहेत हे देखील आम्ही पहात आहोत जर आपणास तेथे एक क्लस्टर दिसला तर आपण क्लोन ठेवला असल्यास त्या क्लस्टरच्या जवळ क्लोनची एक प्रत ठेवा तेथे काही इतर बिंदू जात असल्यास आपण त्या क्लस्टरच्या जवळ क्लोनची आणखी एक प्रत ठेवा तर आपण येथे एक उदाहरण घेऊ समजा येथे एक गेट होता जो 5 सिग्नल ड्रायविंग होता d e f g h जिथे आपण असे म्हणूया की d e f एकत्रितपणे बंद आहेत v च्या जवळ आहेत परंतु g आणि h थोडेसे पुढे आहे तर आम्ही काय म्हणत आहोत की आपण एक गेट क्लोन केला आहे आणि ही नवीन प्रत v डॅश आपण g hच्या जवळ ठेवली आहे आम्ही तो v ला लागून ठेवत नाही थोडा पुढे ठेवा कदाचित या वायर्स जास्त लांब होतील परंतु हा डिलेज खूपच कमी होईल आता फॅनिन ट्री चे पुन्हा डिझाइन करणारी इतर तंत्रे ट्री मध्ये फॅनचे पुन्हा डिझाइन करणे म्हणजे जेव्हा जेव्हा फॅनिन कनेक्शन असेल तेव्हा समजा यासारखे उदाहरण घेऊ समजा म्हणजे आपल्याकडे गेटची नेटलिस्ट आहे येथे गेटचा प्रकार महत्वाचा नाही फक्त 2 स्तरावर 3 गेट्स आहेत a b c d इनपुट आहेत आणि याचा अक्चुअल अर्रेवाल टाईमहे इनपुट 4 3 1 0 दर्शविले आहेत याचा अर्थ प्रथम इनपुट डिलेज येत आहे शेवटचे इनपुट लवकरात लवकर येत आहे आता मी जर हा गेट अशा प्रकारे अंमलात आणला तर 1 गेटवरील डिलेज सूचित करते जर आपण हे फंक्शन अशा प्रकारे कार्यान्वित केले तर आउटपुट केवळ 6 मिनिटांनंतर उपलब्ध असेल कारण इनपुटपैकी एक फक्त 4 वर येत आहे नंतर 1 आणि 1 6 परंतु समजा मी हे असेच करतो आता लॉजिक डिझाइनरसाठी लॉजिक डिझाइनर म्हणतात की ही एक वाईट रचना आहे येथे माझ्याकडे 2 स्तर आहे म्हणजे डिलेज 2 होता 3 पातळी आहे म्हणून डिलेज तीन असावा परंतु या स्थिर प्रकरणांमध्ये डिलेज 3 असू शकतो परंतु आपण अर्रेवाल टाईमकडे पाहिले तर टाईमच्या संदर्भात ही जाणीव अधिक चांगली आहे कारण हे सर्वात हळू इनपुट a केवळ एका गेट डिलेज सामना करत आहे तर आऊटपुट 5 ने तयार होईल कारण 1 आणि 1 हे आऊटपुट 2 3 आणि 2 ने तयार होईल हे आउटपुट 4 ने तयार होईल तर हे आउटपुट 5 पर्यंत तयार होईल तर येथे आउटपुट होते टाईमवर येत आहे 6 परंतु या पुनर्रचनेनंतर आपल्या आउटपुटचा अक्चुअल अर्रेवाल टाईम 5 होत आहे तर याचा फायदा आहे तर फॅनिनची पुनर्रचना ही आहे जेव्हा जेव्हा गेटच्या इनपुटसाठी अनेक ओळी येत असतात तेव्हा फक्त बुलियन नियमांचा वापर करून आपण नेटवर्कचे पुनर्रचना करु शकता जेणेकरून या वेगवान मार्ग मिळतील अशा ठिकाणी या सर्वात धीमे सिग्नल लाईन्स लावता येतील इथल्या आऊटपुटवर तुम्ही चांगले काम केले आहे अशाच प्रकारे आपण आऊटपुट बाजू देखील करू शकतो केवळ इनपुट लाइनच नव्हे तर आउटपुट लोड कॅपेसिटन्स देखील आपण भिन्न विभागात संतुलित करू शकता चला उदाहरण घेऊ प्रथम आपण पुन्हा स्लाईडवर परत येऊ प्रथम आपण उदाहरण पाहू समजा आपल्याकडे असे एक सर्किट आहे जिथे येथे गेट आहे 1 ला डिलेज आहे तेथे 2 बफर y1 आणि y2 आहेत चला हा मार्ग म्हणू या मी याला पथ 1 म्हणून म्हणतो हा पथ मी याला पथ 2 म्हणून म्हणतो हा बफर या 2 ओळी ड्रायविंग आहे आणि हे बफर ही ओळ ड्रायविंग आहे हे आपण म्हणू या परंतु येथे मी असे करतो की आपण पाहू या की या ओळी शेवटी त्याच स्त्रोताकडून आल्या आहेत त्याच फॅनआऊट मी या 1 आणि 2 आणि 3 मध्ये बफर वापरुन खंडित केले आहे समजा या रेषांपैकी ही एक ओळ मी येथून येथून हलवू शकते तर जर मी हे केले तर कदाचित मला यापुढे यापुढे बफरची आवश्यकता नाही मी दर्शवित नाही हे कदाचित इतर ठिकाणी देखील जात आहे तर मार्गांपैकी एक कदाचित बफरमधील एक नष्ट होऊ शकेल आता कदाचित अशी परिस्थिती उद्भवली असेल तो मार्ग 1 छोटा मार्ग होता आम्ही तो जलद करण्याचा प्रयत्न करीत आहोत तर ही करण्याची एक पद्धत असू शकते स्लाइड वर परत जाऊ तर उदाहरणात आम्ही पाहिले की हा y1 आवश्यक आहे कारण मार्गाच्या 1 ची लोड क्षमता मोठ्या प्रमाणात होती या मार्गाची लोड क्षमता 1 मोठी होती आपण पहाल की हे 2 फेलो 2 इनपुट चालविते म्हणूनच आम्हाला येथे बफरची आवश्यकता होती तर फॅनआउट ट्रीचे पुन्हा डिझाइन करून आम्ही काय केले आम्ही मार्ग 1 ची लोड क्षमता कमी करतो आणि म्हणून बफर y1 टाळला जातो तर हे आम्ही येथे शिफ्ट झालो हा बफर आधीपासून होता तर ते आधीपासूनच ड्रायविंग होते त्यामुळे काही हरकत नाही परंतु हे बफर आपण योग्यच टाळू शकता पण या वाढीच्या मार्गावरील डिलेज 2 आम्ही स्वीकारू शकतो समजा हा केवळ महत्वपूर्ण मार्ग नव्हता तर जर आपण या प्रकारचे ट्रान्सफॉर्मशन केले तर स्वाभाविकच दुसर्या बफरवरील लोड वाढेल म्हणून 2 पथातील डिलेज वाढेल परंतु कदाचित या मार्गावर पुरेसा सकारात्मक डिलेज झाला आहे तर हे मुळीच गंभीर नव्हते तर डिलेज होणार्या या अतिरिक्त वाढीमुळेही हे अजूनही सकारात्मक ढगांकडे आहे तर हे स्वीकार्य फाईन होऊ शकते कम्यूटिव्ह पिन स्वॅपिंग म्हणजे बरेच गेट्स आहेत जेथे आपण काही पिन फुंकशनॅलिटी समतुल्य राहिल्यास काही उदाहरणे घेऊ आपण 3 इनपुट AND गेट घेऊ A B C आउटपुट A B आणि C आहे आता जर तुम्ही C A Bने गेट स्वॅप केले तर ते समान आहे किंवा C B A ते सर्व समान आहेत कारण हे AND फंक्शन कम्युटिव आहे A B B A च्या बरोबरीचे आहे तर आपण हा नियम सहजपणे सिद्ध करण्यासाठी कम्युटेटिव नियम वापरू शकता त्याचप्रमाणे मूलभूत गेट्स सर्व निसर्गात बदल घडतात NAND किंवा NOR अगदी अनन्य OR ते सर्व निसर्गात बदल घडवून आणू शकतात आपण आपल्या इच्छेनुसार कोणत्याही प्रकारे बदल करू शकता आउटपुट फंक्शन बदलणार नाही ते कार्यशीलते सारखेच राहतील परंतु समजा माझ्याकडे इतर काही फंक्शनल ब्लॉक्स आहेत तर आपण मल्टीप्लेसर माझ्याकडे मल्टीप्लेसर आहे माझ्याकडे A B आहे आणि येथे निवडलेली ओळ S आहे आणि हे आउटपुट आहे समजा मी असे म्हणतो की मी माझे इनपुट स्वॅप करतो मी हे B बनविते मी हे A बनविते हे फंक्शन यास समतुल्य होणार नाही हे समतुल्य नाही कारण जर S बरोबर 0 असेल तर या प्रकरणात A ची निवड झाली होती परंतु आता येथे B ची निवड होईल तर तेथे काही फंक्शनल ब्लॉक्स आहेत ज्यासाठी आपण हे पिन स्वॅपिंग करू शकत नाही आणि ज्या पिन अदलाबदल करू शकता त्यांना कम्युटिव्ह पिन म्हणतात सर्व मूलभूत गेट्ससाठी पिन सर्व बदल घडवून आणणारे असतात आणि आपण सहजपणे त्या सर्वांना बरोबर बदलू शकता तर ही पद्धत सांगते की आपण कम्युटिव पिन स्वॅप करू शकता आता आपण गेट्सच्या स्तरावर आणखी एक गोष्ट पाहिली ही गोष्ट अगदी सुरेख दिसते की आपण अदलाबदल केले तरी कोणताही बदल होत नाही परंतु आपण ट्रान्झिस्टर लेव्हल सर्किट पाहिल्यास असे सांगा की मी तुम्हाला फक्त एक साधे उदाहरण दाखवत आहे एक 3 इनपुट NAND तर ट्रान्झिस्टर लेव्हल सर्किटमध्ये पुल अप असेल तेथे 3 p प्रकारचे ट्रान्झिस्टर असतील A B C समजू पुल डाउनमध्ये 3 समांतर ट्रान्झिस्टर n टाइप असू शकतात आता हे आउटपुट कदाचित काही लोड कॅपेसिटीन्स चालविते CL हे VDD आहे आता मी असे म्हणत आहे की जरी हे आपण सांगत आहोत की हा गेट इनपुट आणि A B आणि C च्या संदर्भात बदल घडवून आणत आहे तर असे म्हणू या की आउटपुट f आहे हे f आहे परंतु जेव्हा आपण हे A बदलत आहे समजा B आणि C आधीपासून 0 आणि 0 आहेत A होता 0 A होत आहे A 1 होता तो 0 होत आहे तर B 0 आणि 0 म्हणजे हे कंडुकटींग करीत होते हे चालले होते A म्हणजे 1 म्हणजे हे बंद आहे आता हे A कंडुकटींग करत आहे तर हा मार्ग असेल आता दुसरी बाब अशी आहे की जेव्हा मी C बद्दल बोलतो तेव्हा ही A B आधीपासून करीत होती आता मला फक्त या बिंदू आणि या बिंदू दरम्यान होणारा डिलेज लक्षात घ्यावा लागेल तर नेट डिलेज किंवा हा सिग्नल प्रोपागंट डिलेज हे सर्व VDD पासून येथपर्यंत जाण्याची आवश्यकता नाही काही प्रकरणांमध्ये मला संपूर्ण मार्ग घ्यावा लागेल काही प्रकरणांमध्ये लहान मार्ग असतील तर पिन ओलांडून होणारा डिलेज एका गेट्ससाठी देखील थोडा वेगळा असू शकतो आम्ही असे म्हणण्याचा प्रयत्न करीत आहोत तर आपण येथे काय म्हणतो ते आहे की वास्तविक ट्रान्झिस्टर लेव्हल नेटलिस्टमध्ये इतके कार्यशील कम्युटिव पिन वेगवेगळे डिलेज करु शकतात तर थंब चा नियम असा आहे की जर नंतर सिग्नल येत असेल तर आपण त्यास वेगवान इनपुट पिनवर नियुक्त कराल परंतु जर सिग्नल पूर्वी येत असेल तर आम्ही त्यास एका पिनला देऊ शकतो जो फक्त हळूवार थंब चा नियम आहे तर हे साधे उदाहरण येथे दर्शविले गेले आहे हे इनपुटचे डिलेज दर्शवितात जसे की 2 इनपुट गेट्स आहेत दोन्ही डिलेज 1 आणि 1 आहेत येथे ते 1 आणि 2 आहेत आणि येण्याची टाईम आहे तर या प्राप्तीसाठी आउटपुट अर्रेवाल टाईम2 अधिक 2 अधिक 1 5 असेल परंतु जर मी इनपुटमध्ये बदल घडवून आणेल तर तो येथे c b आणि a आणेल तर 0 1 0 पूर्वीचा आहे तर 2 ने हे तयार होईल 2 बाय 3 हे तयार होईल तर 5 वरून आम्ही डिलेज 3 पर्यंत कमी केला आहे तर हे देखील एक तंत्र आहे ज्यामध्ये आपण इनपुट इनपुटद्वारे समायोजित करू शकता जेणेकरून डिलेज सुधारेल आणि शेवटचे म्हणजे गेट्सचे विघटन म्हणजे बुल्यन अलजेब्रा करण्याचे काही नियम आहेत म्हणून तुम्ही गेट्सना लहान गेट्समध्ये विघटित करू शकता त्याचे कारण दुप्पट आहे एक अर्थातच जर तुम्ही लहान गेट्समध्ये विभागले तर संपूर्ण डिलेज होऊ शकतो कमी आणि मोठ्या गेट्ससाठी आपले MOS लेव्हल ट्रान्झिस्टर लेव्हल नेटवर्क खूप गुंतागुंतीचे असू शकते तेथे अधिक क्षमता प्रभाव समाविष्ट असेल डिलेज अधिक मोठा होईल परंतु जर आपण त्यास लहान गेट्समध्ये फोडू शकलात तर काही फायद्याचे ठरू शकतील प्रकरणे समजा ही स्लाइड एक साधे उदाहरण दर्शवित होती समजा 2 लेव्हल AND OR प्राप्ति आहे आता आम्हाला माहित आहे की कोणतेही 2 स्तर AND OR 2 स्तर NAND NAND समतुल्य आहे तर हे या बरोबर आहे तर मला याची अनुभूती मिळू शकते येथे आम्हाला तीन 2 इनपुट NAND गेट्स आणि एक 3 इनपुट NAND गेट्स आवश्यक आहेत परंतु हे 3 इनपुट NAND गेट्स आपण शक्यतो त्यास 2 इनपुटमध्ये खंडित करू शकता आणि त्यानंतर 2 इनपुट NAND तर येथे माझ्याकडे वैकल्पिक प्राप्ती आहे जिथे सर्व गेट्स फक्त 2 इनपुटचे असतात तर या प्रकारच्या प्रसाराचा डिलेज होण्यावरही परिणाम होऊ शकतो कारण या प्रकरणात 2 इनपुट गेटचा डिलेज आणि 3 इनपुट गेटचा डिलेज एकसारखा नसणार ते भिन्न असतील परंतु येथे आम्ही गणवेश पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि बुलियन पुनर्रचना ही एक तंत्र आहे जिथे आपण मूलभूतपणे काही सामान्य उप अभिव्यक्ती शोधण्यासाठी अलजेब्रा किंवा बुलियन अलजेब्रा बदलण्याचे नियम वापरू शकता आणि पुढील स्लाइडमध्ये असे दर्शविलेले आहे जे बुलियन अलजेब्रा च्या वितरित कायद्याचा वापर करते ज्यात असे म्हटले आहे की a किंवा b c समान आहे a किंवा b आणि a किंवा c बरोबर तर टाईम सुधारण्यासाठी आपण या प्रकारचा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉव वापरू शकता आणि उदाहरणार्थ आपण 2 फंक्शन्स घेत आहोत एक म्हणजे x बरोबर a किंवा b c दुसरे y हे b किंवा c बरोबर आहे आपण याकडे परत जाऊ या प्रथम हे फंक्शन पाहू तर हे x हे फंक्शन आहे जे a किंवा b c च्या रेकल्ससाठी वापरले जाते आता डिस्ट्रीब्युटिव्ह लॉव वापरुन आपण ते c किंवा b मध्ये a किंवा b मध्ये लिहू शकता तसेच y a किंवा b a किंवा c होते तर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉव वापरून आपण a किंवा b a किंवा c लिहू शकता तर अशाच प्रकारे आपण अंमलबजावणी करावी लागेल जसे की a किंवा b ही a किंवा c ची अंमलबजावणी करते हे लागू करते b किंवा c तर केवळ आवश्यक OR देऊन किंवा x आणि y जर आपण असे गृहित धरले की इनपुटचा इनपुट आगमन टाईम 4 1 आणि 2 आहे a 4 b येथे 1 c 2 4 1 2 वर येत आहे म्हणून डिलेज 4 अधिक 1 अधिक 1 असेल 6 आणि 6 या दोन्ही प्रकरणांसाठी जास्तीत जास्त परंतु आता समजा आपण या मार्गाचा वापर करीत नाही आम्ही या a किंवा b c a b किंवा c सारख्या सरळ अंमलबजावणीचा वापर करीत आहोत जे आपण AND पहिल्या स्तरावर OR दुसर्या स्तरावर वापरत आहात तर तुम्ही पाहता की एक सरळ बाहेर येत आहे तर येथे डिलेज 5 होईल परंतु तरीही 6 का कारण 4 वाजता येत आहे नंतर आपल्याला दोन गेट डिलेज आवश्यक आहेत तर त्यापैकी कमीतकमी एकास आम्ही वेगवान करण्यात सक्षम आहोत बरोबर तर यासह आम्ही बरीच तंत्रे पाहिली आहेत ज्याद्वारे आपण नेटलिस्टची पुनर्रचना करू शकता जेणेकरून आपण काही म्हणू शकता की संबंधित टाईमची वैशिष्ट्ये सुधारली जाऊ शकतात कारण आम्हाला कार्य केल्यावर या प्रकारच्या सुधारात्मक कृती करण्याची खूप आवश्यकता आहे स्टॅटिक टाईमिंग आण्यालायसिस आम्हाला असे आढळले आहे की बर्याच टाईमच्या आवश्यकता आहेत ज्या पूर्ण केल्या नाहीत आम्हाला सर्किट नेटलिस्ट प्लेसमेंट बरेच बदल आणि ट्रान्समिस्सीओन करावी लागू शकतात तर आम्ही अशा काही तंत्रांविषयी बोललो ज्या सामान्यपणे वापरल्या गेल्या आहेत तर आपल्या पुढील व्याख्यानात आपण यासह पुढे जाऊ एकूण फुंकशनॅलिटी ड्रिव्हन प्रवाह आणि आतापर्यंत आपण काय शिकलो आहोत आणि एकात्मिक अर्थाने हे कसे दिसते याकडे आपण लक्ष देऊ